आता पटकन पाहूया की हक्क काय असतात आणि ते व्यक्त काय करतात पेटंट द्वारे विशेष हक्क प्राप्त होतात हे हक्क सरकार द्वारे दिले जातात जेव्हा मी विशेष हक्क असे म्हणतो तेव्हा त्या हक्कात दुसऱ्या व्यक्तींना थांबवण्याची क्षमता असते त्याच बरोबर बनवण्याचे विकण्याचे वापरण्याचेविकण्यासाठी देऊ करण्याचे यांचे हक्क असतात मी तुम्हाला सांगितले आहे की हक्काचा कालावधी वीस वर्षासाठी असतो अर्ज करण्याच्या तारखे पासून वीस वर्षानंतर पेटंट केलेली गोष्ट सार्वजनिक होत असते पेटंटचा विषय कुठलाही असला तरी विशिष्ट कालावधीनंतर पेटंट केलेली गोष्ट प्रत्येकाच्या वापरासाठी उपयोगासाठी खुली असते कॉपी राईट असा एक विशेष हक्क आहे जो सरकार द्वारे प्रदान केला जातो त्याची नोंदणी करतात मी यापूर्वीही म्हटलो आहे जर तुम्ही काही प्रकाशित करत असाल तर त्या प्रकाशित साहित्यावर तुम्हाला फक्त कॉपीराइट ची एक सूचना लिहायची असते एका वर्तुळात सी © तुमचे नावआणि प्रकाशित करण्याचे वर्ष नमूद करायचे असते प्रत्येक प्रकाशित साहित्यावर वर कॉपीराईट ची नोटीस असते यामुळे हक्क प्राप्त होतात या प्रक्रिये द्वारे तुम्ही प्रकाशित झालेल्या कुठल्याही साहित्यावर तुमचा हक्क सांगू शकतात तुम्ही साहित्य कृतीचे निर्माते असतात म्हणून हक्क सांगू शकतात सरकार कडे नोंदणी केल्यानंतर कॉपीराईट ची सूचना लिहिल्या नंतर कॉपीराईट चा हक्क लागू होतो विद्यार्थी नोंदणी करण्याची गरज असते का त्याची अंमलबजावणी करण्याची गरज नसते ग्रंथालयात असलेल्या सर्व पुस्तकांनावर कॉपीराइट ची सूचना असते तेवढी सूचना पुरेशी असते त्या साठी वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही हे लक्षात घ्या आज काल जवळपास सर्व संकेत स्थळाचे चे कॉपीराईट असते जर तुम्ही वैयक्तिक मालकी असलेल्या कंपनी पाहिल्या तर कंपनीच्या संकेत स्थळावर खालच्या बाजूला त्यांनी कॉपीराईट चा स्पष्ट उल्लेख केलेला असतो कॉपीराईट कोणत्या वर्षापासून तर कोणत्या वर्षापर्यंत आहे आणि कोणत्या कंपनीच्या नावाने आहे असे नमूद केलेले असते याचा अर्थ संकेत स्थळावर जी काही माहिती टाकली जाते ती सर्व कॉपी राईट केलेली असते त्याची प्रत करण्यासाठी तांत्रिक दृष्ट्या परवानगी घ्यावी लागते संकेत स्थळाच्या बाबतीत असे असते कि त्या वरील मजकूर नक्कल करून चिटकावयाची गरज नसते आपण फक्त हायपर लिंक माझ्या संकेत स्थळावर देऊ शकतो विद्यार्थी तरी देखील त्या पानावर त्या व्यक्तीचे चिन्ह किंवा काहीतरी तरी असेल ना चिन्ह हे संरक्षित केले गेलेले व्यापार चिन्ह असतात आपला मुद्दा कॉपीराईट् सूचना च्या संदर्भातला आहे लोक मोठ्या प्रमाणावर नक्कल करून एखाद्या संकेत स्थळावर प्रकाशित करू शकता उदाहरण सांगायचे झाले तर मर्सडीज बेंज देऊ शकतो आणि लोकं त्या पानावरुन वाचू शकतात विद्यार्थी याचा कालावधी काय असू शकतो किंवा त्याच नावाने ते दुसरं घेऊ शकत नाही का ते कॉपीराईट च्या अंतर्गत येत नाही त्यासाठी नोंदणी सेवा क्षेत्र आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही व्यक्तिगत लिंक ला तुमचे नाव असते अशाही काही गोष्टी असतात की ज्या कॉपीराईट चा विषय नसतात कदाचित कंपनी ची कायदा व्यवस्था असते किंवा कंपनी कायदा असतो ज्या द्वारे तुम्ही कंपनीच्या नावाची नोंदणी करू शकतात या अंतर्गत तुम्ही कंपनी च्या नावाची नोंदणी करू शकतात कॉपीराईटचे हक्क विविध गोष्टींना लागू पडतात तुम्ही त्याचे मुद्रण करू शकतात ते साठवून ठेऊ शकतात कॉपी राईटचा कालावधी हा लेखकाचे वय अधिक ६० वर्ष एव्हढा असतो निर्मिती पासून लेखक जिवंत असे पर्यंत आणि नंतरचे ६० वर्ष असा कालावधी दिला जातो असे करून घेण्यासाठी काही संस्था आहेत का निर्मितीच्या तारखेपासून अधिक साठ वर्ष एवढा कालावधी काही देशात असतो काही देशात फक्त पन्नास वर्षे एवढा कालावधी आहे अमेरिकेत साठ वर्ष पेक्षा जास्त वर्षाचा कालावधी आहे तुम्हाला असे आढळून येईल की जरी कॉपीराइट हे वैश्विक असले तरी त्यात थोडीफार सूट आहे विषयाच्या स्वरूपा नुसार कॉपी राईट चे हक्क देखील विविध स्वरूपाचे असतात जर तुम्ही एखादे कॉपीराइट झालेले उत्पादन वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये नोंदवले तर देशानुसार कॉपीराईटच्या हक्कात सुद्धा बदल होतो कारण ट्रिप्स सारखे सर्व देशांना लागू होतील असे आदेश कॉपी राईट संदर्भात नाहीत व्यापार चिन्ह हा विशेषा हक्क आहे व्यापार चिन्ह परवानगी सरकारद्वारे दिली जाते तुम्ही व्यापार चिन्हा ची नोंदणी करू शकता वापरा द्वारे त्याला प्रस्थापित करू शकता वापरा द्वारे प्रस्थापित करणे म्हणजे जसे युरोपात आय के ई ए ने भारतात काहीही विकले नाही समजा एखाद्या भारतीय उद्योगपती ने आय के ई ए कोणालाही ते व्यापार चिन्ह वापरण्यापासून थांबवू शकते जरी त्यांचा त्या देशात व्यवसाय नसला तरी जरी त्यांनी भारतात नोंदणी केलेली नसली तरी हे शक्य आहे म्हणजेच व्यापार चिन्ह हा सुद्धा कायद्यांतर्गत येणारा हक्क आहे व्यापार चिन्हाचे संरक्षण तुम्ही करू शकतात आणि त्या हक्काचा तुम्हाला वापर सुद्धा करता येईल विद्यार्थी कायदा लागू शकतो याचा विचार केला तर समजा मी भारतामध्ये व्यापार चिन्हाची नोंदणी केलेली नाही तरीसुद्धा मी व्यापार चिन्ह वीस किंवा तीस वर्षांसाठी वापरू शकतो का आणि त्या संदर्भात असलेला कायदा मला वापरता येईल का हो कायद्याअंतर्गत येणारी पासिंग ऑफ विल तुमची मदत करेल कारण तुम्ही बऱ्याच दिवसापासून ते व्यापार चिन्ह वापरत असता जरी तुम्ही नोंदणी केलेली नसली तरी वापराद्वारे तुमची एक ख्याती झालेली असते हे तुम्हालाही माहीत असेल की काही लोकांचा व्यवसाय फार जुना आहे त्यांनी कुठल्याही प्रकारच्या चिन्हा ची नोंदणी केलेली नाही त्याचे कारण काहीही असू शकते व्यवसाय छोटा आहे म्हणून किंवा अजून दुसरे कारण असू शकते नंतर येणारी पिढी तोच व्यवसाय करत असते नंतरची पिढी व्यवसाय मोठा करते आणि वेगवेगळ्या ठिकाणां वर व्यवसाय सुरू करते अशा वेळेस त्यांना व्यापार चिन्हाची नोंदणी करायची असते कारण नंतर येणारी पिढी या नियमांच्या बाबतीत जागृत असते हक्काच्या बाबतीत जागृत असते म्हणून ते नोंदणी करून घेतात तरीसुद्धा ज्या प्रकारे ते चिन्ह वापरत आहे त्यावरून त्यांना ते चिन्ह वापरण्यापासून इतरांना थांबवण्याचा हक्क आहे तेही ही कुठल्याही प्रकारची नोंदणी न करता ही वस्तुस्थिती आहे तुम्ही एखादे चिन्ह खूप दिवस पासून वापरात आहात आणि इतर लोक ते वापरताना तुम्हाला आढळले तर तुम्ही त्यांना चिन्ह वापरण्या पासून थांबवू शकतात तुम्हाला प्रतीक शब्द आणि चिन्ह नोंदणी न करताही वापरता येतात व्यापार चिन्ह असे एक चिन्ह आहे ज्या मुळे तुमच्या वस्तू किंवा सेवा ओळखल्या जातात किंवा जगाला माहित असतात म्हणून जेव्हा आपण मिठाच्या पिशवीवर टाटाचे चिन्ह पाहतो तेव्हा ही वस्तु कोणी निर्माण केलेली आहे हे आपल्या लक्षात येते जेव्हा आपण अशा प्रकारचे चिन्ह स्वयंचलित वाहना वर पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते कि वस्तू कोणी निर्माण केली आहे जेव्हा आपण चिन्ह पाहतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येते की सदरची वस्तू टाटा च्या मालकी ची आहे टाटा या समूहाने निर्माण केलेली आहे चिन्ह द्वारे आपल्याला वस्तू निर्मात्या ची ओळख होते वस्तू किंवा सेवा कुठून निर्माण झालेली आहे हे समजते ज्या जगात चिन्हचा आदर केला जाणार नाही त्या जगात खूप मोठ्या प्रमाणात चोरी होईल आणि खोट्या वस्तूची निर्मिती केली जाईल लोकं ओळखू शकतात वस्तू टाटा ने बनवलेली आहे वस्तूच्या विश्वासार्ह्यता बाबत काही मुद्दे असतात कंपनीच्या ख्यातीवर याचा परिणाम होऊ शकतो व्यवसाय हे प्रतिष्ठेवर चालत असतात प्रतिष्ठा ही खूप वर्षानंतर निर्माण होत असते खूप मोठा कालावधी प्रतिष्ठा निर्माण होण्यासाठी जातो कंपनीचे चिन्ह हे त्या कंपनी चा राजदूत असते आपण चिन्ह पाहतो या वरून आपल्या लक्षात येते कि चिन्ह ला खूप मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेली असते चिन्हा द्वारे कंपनी स्वतःची ओळख निर्माण करते जेंव्हा इतर लोक ते चिन्ह वापरतात आणि तेव्हढी गुणवत्ता देत नाहीत किंवा देत पण असतील तरी कंपनी त्यांना ते चिन्ह वापरण्या पासून थांबवू शकते ब्रॅण्डिंग केले जाते ज्या स्वरूपात ते चिन्ह असते त्या पेक्षा थोडे वेगळे चिन्ह तयार केले जाते हे सर्व व्यापार चिन्हाच्या बाबतीतचे मुद्दे झालेत अस्तित्वात असलेल्या चिन्हावर कंपनीचा हक्क असतो जरी ते चिन्ह वापरणे कंपनीने बंद केलेले असले तरी कंपनी दुसऱ्या कुणालाही ते चिन्ह वापरण्याची परवानगी देत नाही हे पेटंट सारखे नाही पेटंटचा कालावधी संपला की त्या वस्तू सार्वजनिक होत असतात परंतु कंपनी तसे करू देत नाही चिन्ह कंपनी तशेच जिवंत ठेवत असते तुम्हाला माहितीच असेल की एअरटेल कंपनी वेगवेगळे चिन्ह वापरते काही वर्षापूर्वी एअरटेल कंपनी वेगळ्या चिन्हांनी ओळखली जात होती आता एअरटेल कंपनी एक प्रतीक वापरते स्पष्टपणे असे दिसून येते की त्यांनी हा बदल व्यवसायाच्या कारणाने घडवला आहे परंतु एअरटेल कंपनी त्यांचे चिन्ह वापरण्याची परवानगी दुसऱ्या कोणालाही देणार नाही एअरटेल कंपनी इतरांना चिन्ह वापरण्या पासून थांबवू शकते पण पेटंट च्या बाबतीत असे नाही एकदा का पेटंट कालावधी संपला किंवा पेटंट मागे घेतला गेला की मग लोक ते ज्ञान वापरू शकतात विद्यार्थी एअरटेल स्वतःच्या चिन्हाचे पुनरावलोकन करण्यासाठी पैसे देते का हो जर त्यांनी ते चिन्ह जिवंत ठेवले असेल तर मला असे वाटते त्यांनी ते चिन्ह जिवंत ठेवलेले आहे कारण त्यांनी जर तसे केले नाही ही तर इतर लोकांना ते चिन्ह वापरण्याचे कारण मिळेल पण तसे करणे कठीण आहे कारण फक्त चिन्हच नाही तर ते शब्द सुद्धा त्या विषयाचा भाग असतात म्हणून एअरटेल कंपनीचे चिन्ह कुठल्याही स्वरूपात कोणीही वापरले तरी ते व्यापार चिन्ह कायद्यांतर्गत पकडले जाईल तुम्हाला माहित आहे की त्यांचे प्रतीक खूप बदलातून गेले आहे विद्यार्थी वैद्यकीय उपचार पद्धती ही सुद्धा संरक्षित केली जाते का भारतीय कायद्या अंतर्गत वैद्यकीय उपचार पद्धतीला संरक्षणा पासून सूट देण्यात आलेली आहे भाग ३ नुसार वैद्यकीय उपचार पद्धतीला संरक्षित करण्याची परवानगी दिली जात नाही त्याच्यासाठी काही योग्य कारण आहेत जेव्हा आपण पेटंटचा सविस्तर अभ्यास करू तेव्हा या विषयाची चर्चा करूयात डिझाईन हा सुद्धा सरकार द्वारे दिला जाणारा विशेष हक्क आहे म्हणजे यात नोंदणी केली जाते या हक्कात जोडणी किंवा बांधणी कशी केली जाते त्याचा हि समावेश आहे ही गोष्ट सौंदर्याशी निगडित असते त्यातून डोळ्यांना आनंद मिळतो आणि त्याच्यात कार्याच्या मर्यादेचा समावेश नसतो कारण जर फक्त कार्यात्मक घटक असतील तर तो मुद्दा दुसऱ्या प्रकारच्या पेटंट हक्का कडे जातो हे हक्क कॉपीराइट द्वारे संरक्षित केली जातात जर एखादी गोष्ट कॉपीराइट द्वारे संरक्षित केली जात असेल तर ते हक्क कमी कालावधी दिले जात नाहीत समजा तुमच्याकडे एखादा नक्षी काम आहे तर ते नक्षीकाम तुम्ही कॉपीराइट द्वारे संरक्षित करू शकता आणि लोकांना ते नक्षीकाम वापरण्यासाठी थांबवू शकतात कारण ती एक कलाकुसरीची गोष्ट आहे तुम्ही असे म्हणू शकतात की तुमच्या कलाकुसरीच्या कामाचे उल्लंघन झाले हे संरक्षण तुम्हाला तुम्ही जिवंत असे पर्यंत अधिक चे साठ वर्ष एवढे मिळते विद्यार्थी असे वेगळे वेगळे का हे वेगळ्या उद्देशासाठी असते जसे औद्योगिक भागातील नक्षीकाम आता आपण कलात्मक गोष्टींविषयी बोलत आहोत औदयोगिक विभागात काही नवीनच आकार असतात जसे इंटरलॉकिंग टाईल्स किंवा किंवा टी एम टी च्या लोखंडी सळया विद्यार्थी अभियंत्रिकी तील नक्षी काम अभियंत्रिकी ही सुद्धा एक सौंदर्य कलाच आहे पण त्यात कुठल्याही बाटलीचा आकार येणार नाही तुम्ही असे म्हणाल की बाटली च्या आकारात काही कार्यात्मक घटक असतात परंतु प्रत्येक बाटलीचा आकार विशिष्ट कार्यात्मक घटकांनी बनलेला असतो आपण खरंतर आकार कडे पहात आहोत की ज्या डिझाईन आकार मुळे बाटली अद्वितीय होत असते मोठ्या प्रमाणावर ज्या वस्तूंची निर्मिती केली जाते त्या वस्तू या श्रेणी मध्ये येतात आता बौद्धिकसंपदा हक्काची ही सर्वात कमजोर बाजू आहे कारण ते वापरण्यासाठी तुमच्यावर एक प्रकारच्या मर्यादा आहेत त्या गोष्टी करण्यापासून लोकांना तुम्ही थांबवू शकत नाही आणि तुमचे नुकसान सुद्धा मर्यादित स्वरुपाची असते आपण त्याच्याकडे येणारच आहोत विद्यार्थी कपडे मोठ्या प्रमाणावर निर्माण केले जाणारे कपडे असो जे सौंदर्य दृष्टिकोनातून आकर्षित करणारे असतात किंवा दागदागिने असो ते या श्रेणीत येतात मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जाणारी कोणतीही गोष्ट याच्या अंतर्गत येत असते